प्रॉब्लेम्स 1 4 या ट्यूटोरियल मध्ये आणि पुढे आपण गृहपाठ क्रमांक 2 सोडणार आहोत जे मूलभूत इलेक्ट्रोस्टॅटीकस आणि वेक्टर कॅल्क्युलस वर आहे या असाइनमेंट चा प्रश्न क्रमांक एक असे सांगतो की एका दिलेल्या फिल्ड F साठी जे x आणि y चे फंक्शन आहे आणि बरोबर आहे 2xi अधिक3 y j डॉट प्रॉडक्ट F डॉट ds जिथे ds हे अत्यंत लहान क्षेत्र दर्शवते एका दंडगोला वर त्याची त्रिज्या R आहे तर आपली इच्छा आहे की आपण F डॉट ds हे प्रोडक्ट शोधावे तर हे अत्यंत लहान क्षेत्र जे एका दंडगोला वर आहे त्याची त्रिज्या R आहे ते एका कोन फाय साठी आणि आपण सिलेंड्रिकल सहनिर्देशक वापरणार आहोत तर जर मी या दंडगोलाचे एक चित्र काढले तर आपण येथे पाहायचा प्रयत्न करत आहोत तेथे एक बलाचे क्षेत्र आहे F आणि आपल्याला F डॉट ds चा डॉट प्रॉडक्ट शोधायचा आहे जिथे हे लहान क्षेत्र कोन फाय आणि त्रिज्या R येथे आहे Fxy2xi3yj तर तुम्ही येथे सिलेंड्रिकल सहनिर्देशक मध्ये बघू शकता हे क्षेत्र हे खरे पाहता या दिशेमध्ये निर्देशीत करणार आहे s युनिट वेक्टर सिलेंड्रिकल सहनिर्देशक मध्ये त्याची उंची dz किंवा डेल्टाz आहे हा कोन d फाय आहे आणि म्हणून हे क्षेत्राचे मॅग्निट्युड आहे तर जर मी ds मॅग्निट्युड असे लिहिले की ते असणार आहे R d फाय जे हे अंतर आहे मला ते येथे लाल ने दाखवू द्या या वक्र पृष्ठभागाचे वक्र अंतर आणि उंची ही dz आहे तर मॅग्निट्युड हे R d फाय dz असणार आहे आणि दिशा d ही x या दिशेत असणार आहे तर ds हे क्षेत्र R d फाय dz हे s दिशेत आहे आणि म्हणून जेव्हा मी F डॉट ds मोजणार आहे ते 2 x i डॉट s R d फाय dz अधिक 3 y j डॉट s युनिट वेक्टर R d फाय dz असे असणार आहे srdϕdz आता मला माहित आहे की x पृष्ठभागावरील सिलेंड्रिकल सहनिर्देशक हे R कोसाइन ऑफ फाय i डॉट s युनिट वेक्टर हे कोसाइन ऑफ फाय y हे R साइन ऑफ फाय j डॉट s साइन ऑफ फाय आहे आणि म्हणून F डॉट ds हे असे असणार आहे की ते बरोबर आहे 2 R कोसाइन चा वर्ग फाय अधिक 3 R साइन चा वर्ग फाय आणि नंतर आपल्याला बाहेरील बाजूने मिळते R d फाय dz असे येते की ते बरोबर आहे R चा वर्ग 2 कॉस चा वर्ग फाय अधिक 3 साइन चा वर्ग फाय d फाय dz जे कोसाइन चा वर्ग हाय अधिक साइन चा वर्ग पाय हे 1 असते सूत्राप्रमाणे मी असे सुद्धा लिहू शकतो की R चा वर्ग 2 अधिक साइन चा वर्ग फाय d फाय dz आणि तेच उत्तर आहे dS2Rcos2ϕ3Rsin2RdϕdzR22ϕ3ϕdϕdzR22ϕdϕdz प्रश्न क्रमांक दोन साठी उत्तर प्रश्न असा आहे की प्रश्न 1 मध्ये असलेल्या फिल्ड चे प्रवाह हे एक चतुर्थांश दंडगोलाकार पृष्ठभागाच्या जे वाढत आहे पाय बरोबर पाय छेद 4 पासून वाढत आहे पाय बरोबर 3 पाय छेद 4 पर्यंत तर आपण आता ज्याच्यासाठी विचारत आहोत मला पुन्हा एकदा हे दंडगोल बनवू द्या आणि आपण या दंडगोल ची लांबी 1 अशी घेत आहोत आणि या लांबी 1 वर आपल्याला इंटिग्रेट करायचे आहे फाय बरोबर आहे पाय छेद 4 ते फाय बरोबर आहे 3 पाय छेद 4 पर्यंत तर दरम्यान कुठेतरी हे असे या दंड गोलाच्या पृष्ठभागावर जे याच्या मागील बाजूला आहे आपल्याला या दंड गोलाच्या पृष्ठ भागांमधून जात असलेला प्रवाह मोजायचा आहे तर आपल्याला काय करायचे आहे ते असे आहे की F डॉट ds ला पृष्ठभागावर इंटिग्रेट करायचे जे बरोबर असणार आहे इंटिग्रल d फाय हे तयार झाले आहे पाय छेद 4 ते 3 पाय छेद 4 dz त्याची लांबी 1 आहे ते किती ही लांबी पासून असू शकते समजा 0 ते 1 आहे कारण की ते z वर अवलंबून नाही आणि त्याचा काही फरक पडत नाही त्यांच्या सुरुवाती चे आणि शेवट चे पॉईंट्स हे R चा वर्ग 2 अधिक साइन चा वर्ग फाय आता z इंटिग्रल कारण की तेथे z वर अवलंबून नाही म्हणून ते मला 1 देते dS43π4dϕ01dz R22sin2ϕ आणि म्हणून मला हे प्रवाह असे मिळते की ते बरोबर आहे इंटिग्रल d फाय हे पाय छेद 4 ते 3 पाय 4 R चा वर्ग जे असे येते की 2 अधिक साइन चा वर्ग फाय जे बरोबर आहे 2 R चा वर्ग गुणिले 3 पाय छेद 4 वजा पाय छेद 4 ही पहिली संख्या आहे R चा वर्ग इंटिग्रेशन 1 वजा को साइन ऑफ 2 फाय छेद 2 d फाय हे पाय छेद 4 पासून ते 3 पाय 4 पर्यंत जे बरोबर आहे 2 R माफ करा हे R चा वर्ग आहे R चा वर्ग गुणिले पाय छेद 2 अधिक R चा वर्ग छेद 2 आतल्या बाजूला मला असे मिळणार आहे की पाय छेद 2 पहिल्या संख्या पासून वजा 1 छेद 2 साइन 2 फाय पाय छेद 4 आणि 3 पाय छेद 4 आणि हे इंटीग्रल तुम्ही सहजतेने करू शकता आणि शेवटचे उत्तर नंतर असे येते की 5 पाय R चा वर्ग छेद 4 अधिक R चा वर्ग छेद 2 ते इंटीग्रल सोडवायला अत्यंत सोपे आहे त्यामुळे मी तुमच्यावर सोपवतो ϕR243π4dϕ2sin22R23π4 4R243π41 cos2ϕ2dϕ5πR24R22 प्रश्न क्रमांक 3 असा आहे मॅटर ची डेन्सिटी ची अवकाशात वितरीत केली आहे की अशी दिली आहे तर मला डेन्सिटी जे x y आणि z चे फंक्शन आहे ते लिहू द्या मी त्याला असे सुद्धा लिहू शकतो की R थिटा आणि फाय असे दिले आहे की C x चा वर्ग z चे केवल मूल्य याचा अर्थ असा आहे की खालच्या प्रतला मध्ये किंवा z च्या ऋण किमती साठी किंवा धन किमती साठी त्याची किंमत धन आहे आणि x हे x या वर्गावर अवलंबून आहे तर डेन्सिटी मध्ये सर्व धन आहे असे दिले आहे की C x चा वर्ग z चे केवल मूल्य जिथे C हा एक मास जे अनंत सारख्या नसलेले वोल्युम इलेमेंट आहे त्याचा स्थिरांक आहे जे स्फेरिकल पोलार सहनिर्देशक आहे जे असे दिले जातात xyzρrθϕCx2।z। तर आपल्याला एका छोट्या वोल्युम इलेमेंट चे मास शोधायचे आहे मला पुन्हा हे चित्र बनवू द्या तुम्ही हे आठवा की स्फेरिकल पोलार सहनिर्देशक मधील वोल्युम इलेमेंट हा थिटा आणि d थिटा या दरम्यान असणार आहे आणि ते असे दिसणार आहे जिथे अंतर हे स्मॉल dR असणार आहे तुम्ही d थिटा सोबत जात आहात आणि जेव्हा तुम्ही x आणि y अक्षा मध्ये जात असता तेव्हा कोन हा dफाय असतो तर हा वोल्युम इलेमेंट dv असा दिला जातो आणि तो बरोबर आहे r चा वर्ग dr साईन थिटा d थिटा d फाय R थिटा आणि फायच्या परी भाषेमध्ये डेन्सिटी ही अशी दिली जाते की C x चा वर्ग z चे केवल मूल्य जे मी आता स्फेरिकल पोलार सहनिर्देशक मध्ये बदलणार आहे तर हे तरीसुद्धा C r चा वर्ग साईन चा वर्ग थिटा कोसाईनचा वर्ग फाय आणि नंतर z हे काही नसून फक्त r आहे r पुन्हा किंवा फक्त धन पूर्णांक आहे तर कोसाईन थिटा हे धन आणि ऋण असणार आहे तर मी त्याला कोसाइन ऑफ थिटा चे केवल मूल्य असे लिहितो dVr2drsinθdθdϕ rθϕCx2zCr2ϕ r।cosθ। आणि म्हणून हे लहान मास हे ऱ्हो गुणिले dv येवढे असणार आहे जे C r चा घन ही संख्या इथे आहे आणि ही संख्या इथे r चा घन गुणिले साईन चा वर्ग थिटा कोसाईनचा वर्ग फाय d R d थिटा हे d फाय हा मास इलेमेंट आहे dmρdVCr3cosθr2drsin θdθdϕCr5 cosθϕdrdθ dϕ प्रश्न क्रमांक चार नंतर या गोलाची त्रिज्या r ही केंद्राच्या भोवती आहे त्याचे मास विचारतो जेव्हा डेन्सिटी डिस्ट्रीब्यूशन हे C x चा वर्ग z चे केवल मूल्य आहे तर आता आपण असे विचारत आहोत की जर माझ्याजवळ असा एक गोल आहे जो ओरिजिन ला केंद्र म्हणून आहे आणि त्याची त्रिज्या r आहे आणि मास डेन्सिटी ही ऱ्हो r थिटा आणि फाय बरोबर आहे C x चा वर्ग z चे केवल मूल्य जे आपण या आधीच असे लिहिले आहे की C r चा घन साईन चा वर्ग थिटा कोसाईनचा वर्ग फाय कोसाईन थिटाचे केवल मूल्य त्रिज्या R असलेल्या आणि सेंटर ओरिजिन ला असलेल्या गोलाचे पूर्ण मास किती आहे आपण या आधीच एक छोटासा मास इलेमेंट मोजून ठेवला आहे जो या इथे छोट्या वोल्युम इलेमेंट साठी आहे जे असे दिले जाते ज्याप्रमाणे आपण यापूर्वीच्या कागदावर लिहिले आहे मी ते इथून नक्कल करणार आहे C r चा 5 वा घात साईन चा घन थिटा कोसाईन थिटा चे केवल मूल्य कोसाईन चा वर्ग फाय d R d थिटा d फाय आणि म्हणून पूर्ण मास हे याचे इंटीग्रल असणार आहे आता मला हे इंटीग्रल वेगळे लिहू द्या तर पूर्ण मास m हे असे असणार आहे C हा स्थिरांक आहे जो बाहेर येतो आणि इंटिग्रल d r r चा घात फाय जो 0 पासून R पर्यंत इंटिग्रल d थिटा साईन चा घन कोसाईन थिटा चे केवल मूल्य जे 0 पासून पाय पर्यंत इंटीग्रल 0 ते 2 पाय कोसाईन चा वर्ग फाय आणि तेच उत्तर आहे आता मी हे तीन इंटीग्रलस वेगवेगळे करू शकतो dmCr5sin3cosθcos2ϕdrdθdϕ MC0Rdr r50dθθ।cosθ।02πϕdϕ तर 0 ते R d r r चा घात फाय मला असे येते की R चा घात 6 छेद 6 त्याचप्रमाणे 5 वरील इंटिग्रल हे कोसाईन चा वर्ग फाय मी येथे d फाय लिहायचे विसरलो d फाय 0 ते 2 पाय हे काही नसून फक्त 1 छेद 0 इंटिग्रल 0 ते 2 पाय 1 वजा कोसाइन 2 फाय d फाय मला काही नाही फक्त पाय देते 0Rdr r5R66 02πϕdϕ1202π1 cos2ϕdϕπ शेवटचे इंटीग्रल हे d थिटा इंटिग्रल मला ते पुढील कागदावर करू द्या की जे 0 ते पाय साइन चा घन थिटा कोसाईन थिटाचे केवल मूल्य d थिटा जे मी असे लिहू शकतो की ज्यामुळे आपले आयुष्य सोपे होईल 0 ते पाय साइनचा वर्ग थिटा कोसाईन थिटाचे केवल मूल्य माफ करा साइन थिटा d थिटा जे काही नसून फक्त इंटिग्रल 0 ते पाय साइन चा वर्ग थिटा कोसाईन थिटाचे केवल मूल्य d कोसाईन थिटा याच्या बाहेर एक वजा चिन्ह आता आपण x ला कोसाईन थिटा मध्ये परिभाषित करू नंतर माझ्याजवळ हे इंटीग्रल आहे जे बरोबर आहे 1 ते 1 साइन चा वर्ग थिटा जे होणार आहे 1 वजा x चा वर्ग x चे केवल मूल्य dx जे काही नसून फक्त वजा 1 ते 1 पर्यंत 1 वजा x चा वर्ग x केवल मूल्य dx आहे 0cosθdθ0cosθsin θdθ 0θ।cos θ।d cos θ 1 11 X2XdX 111 X2XdX where Xcos θ चला हे इंटीग्रल करूयात तर माझ्याकडे आहे वजा 1 ते 1 पर्यंत x चा वर्ग x केवल मूल्य dx x केवल मूल्य या बाजूला असलेले हे बरोबर आहे वजा x अशा x साठी जे वजा 1 ते 0 दरम्यान आहे आणि ते बरोबर असणार आहे x च्या जेव्हा x दरम्यान आहे 0 ते 1 च्या तर मी हे इंटिग्रल असे लिहू शकतो हे बरोबर होते वजा 1 ते 0 हे 1 वजा x चा वर्ग गुणिले x वजा चिन्ह सोबत च्या बाहेर dx अधिक 0 ते 1 पर्यंत 1 वजा x चा वर्ग गुणिले x dx हे सोडवण्यासाठी अत्यंत सोपे इंटीग्रल आहेत आणि शेवटचे उत्तर जे ते तुम्हाला देतात जेव्हा तुम्ही हे सर्व इंटीग्रल करताल ते 1 छेद 2 एवढे येते याकडे बघण्याचा दुसरा रस्ता असा आहे की कारण की x चे केवल मूल्य हे इव्हन असणार आहे जेव्हा x हे 0 असणार आहे मी याला असे लिहू शकलो असतो की 2 गुणिले 0 ते 1 1 वजा x चा वर्ग x dx जे मला 1 छेद 2 एवढे देणार आहे तर पुर्ण मास त्यामुळेच जर मी सर्व संख्या गोळा केल्या तर ते असणार आहे C गुणिले R चा घात 6 छेद 6 गुणिले 1 छेद 2 गुणिले पाय जे असे येते की पाय C R चा घात 6 छेद 12 आणि तेच तुमचे उत्तर आहे 111 X2XdX12 MC×R6612×ππCR612